आता मी काही स्टेप्स बद्दल चर्चा करणार आहे ज्यांचे आपण टेन्शन मेंबर डिझाइन च्या बाबतीत अनुसरण केले पाहिजे तर गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण पाहिले आहे की डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करावी टेन्शन मेंबर आणि आपण पाहिले आहे की टेन्शन मेंबर त्याच्या एकूण इल्ड मुळे फेल होऊ शकतो नेट सेक्शन रप्चर मुळे ते फेल होऊ शकते तसेच ब्लॉक शीअरमुळे देखील ते अयशस्वी होऊ शकते तर आपल्याला हे तीन पैलू पाहावे लागतील तसेच आपल्याला एक दुसरी गोष्ट पाहावी लागेल लक्षात ठेवा की स्लेंडरनेस रेशो म्हणजे जिरेशनची त्रिज्या आणि त्याची अलोवेबल स्लेंडरनेस गुणोत्तर ज्या मेंबर चे मूल्य त्याच्या मर्यादित मूल्यापेक्षा जास्त आहे की नाही याचा आपण विचार करणार आहोत किंवा सेवाक्षमतेच्या निकषांच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक नाही म्हणून वस्तूंची रचना करताना आपल्याला हे चार पैलू लक्षात ठेवावे लागतील म्हणून जर आपण कार्यपद्धती विकसित करू शकलो तर स्टेप म्हणजे स्टेप्स काय आहेत आपण आधी स्लेंडरनेस रेशो मोजतो की नाही हे पाहणार आहोत आणि शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत विभाग बाहेर काढा किंवा आपण ब्लॉक शियरमुळे डिझाइनच्या ताकदीची गणना करू मग आपल्याला सापडेल ज्याचा आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे तो विभाग बाहेर काढा तर आजच्या व्याख्यानात मी अनुसरण करावयाच्या पायऱ्यांचे ओव्हरव्हीव्ह देईन आणि नंतर मी काही फ्लो चार्टवर येईन की जर मी एखादा प्रोग्राम लिहिला तर फ्लो चार्ट कसा असू शकतो विकसित केले जावे आणि अल्गोरिदम आपण स्वतः कसे विकसित करू शकतो जेणेकरून आपण एक प्रोग्राम बनवू शकू आणि आपण ते उपयुक्त बनवू शकतो डिझाइन गणना कंटाळवाणी आहे हे आपण पाहिले आहे या अर्थाने आपण ते उपयुक्त बनवू शकतो आपल्याला बर्याच गोष्टींची गणना करावी लागेल आणि बरीच क्लिष्ट एक्सप्रेशन आहेत तर जेव्हा आपण रचना करणार असतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की ही एक पुनरावृत्ती प्रक्रिया पुनरावृत्ती प्रक्रिया आहे याचा अर्थ आपण विशिष्ट कोन विभाग किंवा इतर विशिष्ट विभागापासून सुरुवात करू शकतो परंतु ते फेल होऊ शकते किंवा ओव्हर डिझाइन असू शकते तर आपल्याला पुन्हा बरोबर पुनरावृत्ती करावी लागेल त्यामुळे प्रत्येक मेंबर साठी सर्व गोष्टी करणे हे कंटाळवाणे काम आहे म्हणून जर आपण स्वतःहून कस्टमाइज्ड पद्धतीने एखादा कार्यक्रम विकसित करू शकलो तर तो असेल आर्थिक क्षेत्रात मेंबरची रचना करण्यासाठी आपल्यासाठी उपयुक्त आणि सोपे आणि उपयुक्त अगदी कमी वेळेत म्हणून जर आपण स्टेप्स वर आलो तर आपल्याला दिसेल की पहिली पायरी म्हणजे आपल्याला शोधावे लागेल एकूण क्षेत्र कारण डिझाइन कारण त्या मेंबर वर काम करणारा भार दिला जातो हा अंतिम भार म्हणजे दिलेला घटक भार आहे जर घटक भार दिला असेल तर मी एखाद्या विशिष्ट मेंबर साठी मेंबर कसा ठरवू मेंबर जर काही घटक भार दिला असेल तर ते कसे सुरू करावे हे वापरासह विभागाची एकूण प्राप्ती सुरू केले जाऊ शकते त्यातून आपण अंदाजे क्षेत्र शोधू शकतो कारण आपल्या अनुभवात आपण तुम्हाला पाहिले आहे मागील उदाहरणात देखील तुम्ही पाहिले आहे की सर्वसाधारणपणे सर्वात कमी इल्ड मुळे ताकद येते तर प्रथम आपण इल्ड देण्याचा प्रयत्न करू आपण एकूण क्षेत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करू मग आपण एक विभाग निवडा आणि नंतर आपण इतर ताकदीच्या निकषांसाठी जाऊ ते आहे का ते आपण पाहू निकष पूर्ण होत आहेत की नाही जर ते निकष पूर्ण करत नसतील तर आपल्याला जावे लागेल इतर उच्च विभागासाठी आपण त्याचा योग्य वापर करू शकतो तर प्रथम आपण दिलेल्या घटकाचा भार वाहून नेण्यासाठीचे एकूण क्षेत्र शोधू पुढील एक्सप्रेशन मधून इल्ड मिळवण्याची स्ट्रेंथ म्हणजे आपल्याला माहित आहे की Tu म्हणजे Tdg हेAgFy बाय गॅमा m 0 आहे तर त्या समीकरणावरून मी असे लिहू शकतो की A g बरोबर T u गुणिले गॅमा m0 भागिले F y बरोबर आहे येथे Tu हा घटक भार आहे जो विशिष्ट घटकासह मेंबर मध्ये येतो हे Ag एकूण क्षेत्र आपण विभागाचा योग्य आकार शोधू शकतो म्हणजे प्रथम आपण आपण कोन विभाग किंवा चॅनेल विभाग किंवा इतर काही विभागासाठी जात आहोत की नाही हे ठरवावे लागेल बरोबर तर विभागाच्या आकारानुसार आपण IS च्या पुस्तिकेकडे जाऊ आणि मग आपल्याला सापडेल एखाद्या विशिष्ट विभागासाठी उपलब्ध एकूण क्षेत्र किती आहे हे जाणून घ्या तर प्रथम आपण या विभागाचा आकार शोधू की तो I विभाग आहे की चॅनेल विभाग किंवा कोन विभाग नंतर आपण विभागाचा आकार काय असावा हे शोधू तर जर आपल्याला एकूण क्षेत्र माहित असेल तर या एकूण क्षेत्रातून त्या भागाचा आकार शोधला जाऊ शकतो आपण त्या कोन विभागाच्या किंवा इतर विभागाच्या संबंधित क्षेत्राकडे जाऊ आणि मग आपण ज्याचे एकूण क्षेत्र प्राप्त झालेल्या एकूण क्षेत्रापेक्षा किंचित जास्त आहे असा विभाग निवडेल पायरी 1 मध्ये बरोबर तर मेंबर जे त्याचे एकूण क्षेत्र निवडणार आहे ते प्राप्त झालेल्या एकूण क्षेत्रापेक्षा जास्त असेल पायरी 1 मध्ये कारण त्याला हे निकष योग्यरित्या पूर्ण करावे लागतील आणि मी आधीच नमूद केले आहे की सहसा जर किमान वय आणि पिच चे अंतर राखले गेले तर इल्ड मधील स्ट्रेंथ कमीतकमी मूल्य देते तर प्रदान केलेले एकूण क्षेत्र आवश्यक असलेल्या एकूण क्षेत्रापेक्षा जास्त असल्यास रचना सुरक्षित राहील तर येथे आवश्यक एकूण क्षेत्र हे आहे आणि आपण किंचित जास्त एकूण क्षेत्र प्रदान करू आणि त्यानुसार आपण गरजेनुसार एक विशिष्ट विभाग निवडू मग आपण काय करू एक विभाग निवडला जातो विभाग निवडला जातो म्हणजे आपल्याकडे दोन गोष्टी आहेतनिवडलेला एक सुरक्षित आणि त्याचा आकार आहे सुरक्षित म्हणजे तो कोन विभाग असो किंवा चॅनेल विभाग किंवा काही तयार केलेला विभाग ही एक गोष्ट आहे आणि मग आकार किती असावा विभागाचा आकार अशा प्रकारे असावा की त्याचे क्षेत्रफळ आवश्यक असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त असावे एकूण क्षेत्र आवश्यक आहे आणि मग आपण बोल्टची संख्या शोधू शकतो किंवा वेल्डिंगची लांबी आवश्यक आहे आणि आपण बोल्टची व्यवस्था करू शकतो तर आपण पुढे काय करू की आपण एक विशिष्ट बोल्ट शोधू शकतो म्हणजे आपण बोल्टचा व्यास निवडू शकतो आणि नंतर आपण पिच च्या वयाचे अंतर बरोबर शोधू शकतो आणि मग शिअर म्हणजे काय हे शोधू शकतो या बोल्टची ताकद V d S b बोल्टची शिअर स्ट्रेंथ नंतर बोल्टची ताकद धारण करते VdPb बरोबर तर यावरून आपण बोल्टची ताकद शोधू शकतो आणि मग आपण शोधण्यासाठी जाऊ शकतो आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या आणि बोल्टची ही संख्या आपण एकूण वरून शोधू शकतो शिअर स्ट्रेंथ ने Tu येत आहे ठीक आहे तरशिअर स्ट्रेंथ माफ करा स्ट्रेंथ बोल्ट म्हणूनVb म्हणा तर जर Vbही बोल्टची ताकद असेल आणिTu हा घटक भार असेल तर मी आपण बोल्ट जोडणी वापरणार आहोत का आणि वापरत आहोत का हे शोधू शकतो वेल्ड जोडणीचा वापर करणार असतानासुद्धा आपल्याला असे गृहीत धरून वेल्डची लांबी शोधावी लागेल वेल्डचा आकार त्यानुसार आपण वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरू शकतो प्लेटची जाडी किंवा कोणाची जाडी यावर आपण वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरू शकतो आणि वेल्डच्या आकारानुसार आपण सामग्रीनुसार ताकद शोधू शकतो आपण वापरत असलेल्या वेल्डचे गुणधर्म आणि मग आपण सहन करण्यासाठी आवश्यक असलेली लांबी शोधू शकतो इतका टेन्सिल लोड चा भार म्हणजे Tu ठीक आहे तर दुसऱ्या टप्प्यात आपण काय करू शकतो तिसरी स्टेप म्हणजे आपण काय करू शकतो आपण बोल्टची संख्या शोधू शकतो आणि ते असे स्थान देते म्हणजे चेन बोल्टिंग असो किंवा झिगझॅग बोल्टिंग आपण ते कसे बनवणार आहोत त्यामुळे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि त्याचे पिच चे अंतर किती असेल ते एज वरील अंतर किती असेल तर या सर्व गोष्टी दुरुस्त होतील किंवा जर आपण वेल्ड जोडणीसाठी गेलो तर वेल्ड काय असेल अंतर म्हणजे वरच्या आणि खालच्या भागात वेल्डच्या लांबीचे वितरण आणि त्याचा आकार किती असेल वेल्डची लांबी किती असेल त्यामुळे सर्वकाही योग्य प्रकारे ठरवले जाईल त्यामुळे तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ते करावे लागेल कारण जर आपण ते केले नाही तर आपण गणना करू शकणार नाही anc मूल्य आणि ago मूल्य जोडलेल्या प्लेटचे निव्वळ क्षेत्र आणि थकबाकीचे एकूण क्षेत्र जोपर्यंत आपल्याला शिअर लॅगची रुंदी माहित नसते तोपर्यंत आपण शिअर लॅगची रुंदी शोधू शकत नाही बीटा घटक शोधा मग आपण रप्चर मुळे होणारी स्ट्रेंथ शोधू शकत नाही Tdn नंतर देखील आपण ब्लॉकशिअर स्ट्रेंथ शोधू शकत नाही तर त्या गोष्टी शोधण्यासाठी आपल्याला जोडण्यांचा तपशील योग्य करावा लागेल त्यामुळे एकदा याचा अर्थ पायरी 3 मध्ये आपण पायरी 4 वर जाऊ शकतो जी पायरी 4 मध्ये आपण शोधू शकतो एकूण विभागाची प्राप्ती म्हणजेTdgजी नंतर क्रिटिकल सेक्शन मधे रप्चर होईल आपण याची गणना देखील करू शकतो आणि नंतर येथे ब्लॉक्समध्ये स्ट्रेंथ मोजू शकतो तर या 3 चा आपण विचार करू आणि आपल्याला हे पाहावे लागेल की मेंबर वरील टेन्साईल लोडला Tu मूल्य देतेया 3 पेक्षा कमी असायला हवे हे Tdg आणि Tdv ठीक आहे हे कमी असले पाहिजे म्हणजे ते कमी असले पाहिजे ते आपण काय करू यापेक्षा कमी नसेल तर आपल्याला बाजूच्या विभागाचा आकार वाढवावा लागेल तर जर वरीलपैकी कोणतीही स्ट्रेंथ टेन्साईल फोर्स च्या वजनाच्या घटकापेक्षाकमी झाली तर हो जर काही स्ट्रेंथ शिअर फोर्स Tuपेक्षा कमी असल्यास आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल बरोबर जर ते Tu पेक्षा जास्त असेल तर ठीक आहे याचा अर्थ जर डिझाइन ची स्ट्रेंथ त्यापेक्षा जास्त असेल तर लागू केलेला भार नंतर ठीक आहे अन्यथा आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि आपल्याला 3 पायऱ्या 3 ची पुनरावृत्ती करावी लागेल म्हणजे पायरी 3 आपण पुन्हा करू आणि पुन्हा आपण चौथ्या पायरीवर जाऊ तर आपण येथे काय पाहू शकतो जे आपल्याला करावे लागेल क्रिटिकल सेक्शनच्या एकूण विभाग रप्चर आणि ब्लॉक्समधील स्ट्रेंथ चे इल्ड शोधा शिअर आणि ही 3 स्ट्रेंथ Tuआपल्याला वाढवावी लागेल विभागाचा आकार आणि आपल्याला स्टेप्स ची पुनरावृत्ती करावी लागेल जेणेकरून हे निकष पूर्ण होतील बरोबर पुढील पायरी 6 मध्ये आपण काय करू शकतो की जर आपण डिझाइन स्ट्रेंथ म्हणजे चौथ्या टप्प्यातील किमान 3 ची तुलना खूप जास्त आहे का ते पहा फॅक्टर लोडसाठी देखील आपण विभागाचा आकार योग्य प्रकारे कमी करू शकतो आणि त्याची पुनरावृत्ती करू शकतो पायरी 3 म्हणजे जर आपण पाहिले की रचना सामर्थ्य लागू केलेल्या भारापेक्षा बरेच जास्त आहे जर design ची ताकद खूप जास्त असेल तर भार म्हणजे Tu अक्षीय stress याचा अर्थ TDG TDN आणि TDVपेक्षा कमी म्हणजे डिझाइन स्ट्रेंथ पुरेशी असल्यास ती डिझाइन स्ट्रेंथ उच्च आहे तर भार लागू केलेल्या Tu चे मूल्य नंतर ती एक पुराणमतवादी रचना असेल याचा अर्थ जे काही विभाग आवश्यक आहेत ते आपण खूप मोठे मानले आहेत ते विभाग अनार्थिक असेल तर आपण काय करू शकतो याचा अर्थ असा आहे की आपण करू शकतो यासह किंवा जर आपल्याला आर्थिक रचना करायची असेल तर आपल्याला ती कमी करावी लागेल विभागाचा आकार आणि पुन्हा आपल्याला पायरी 3 पासून अनुसरण करावे लागेल आणि एकदा ते संपल्यानंतर आपण तपासू शकतो मेंबर चे स्लेंडरनेस गुणोत्तर आणि मर्यादित मूल्य IS 800 2007 च्या तक्ता 3 मध्ये दिले आहे आता जर स्लेंडरनेस रेशोचे मूल्य कोडमध्ये दिलेल्या मूल्याच्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर मग हे ठीक नाही म्हणजे आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला आकार वाढवावा लागेल विभाग आणि रीडिझाइन म्हणजे पुन्हा आपल्याला पायरी 3 वर जावे लागेल आणि आपल्याला तपासावे लागेल सर्व काही ठीक आहे तर टेन्शनं ट्रान्सफर ची रचना करण्यासाठी आपल्याला या पायऱ्या पाळाव्या लागतील पुढे मी चार्टडायग्राम दाखवीन डेव्हलप अल्गोरिदम आणि मी डेव्हलप कोडचा काही स्क्रीन प्रकार दर्शवितो आणि एक मी प्रोग्राम चालवीन आणि गोष्टी कशा आहेत म्हणजे आऊटपुट येत आहेत आणि कसे हे मी दाखवीन आपण ते योग्यरित्या उपयुक्त बनवू शकतो तर ते मॅटलॅब प्रोग्राममध्ये विकसित केले गेले आहे आणि ते देखील आहे ग्राफिकल युजर इंटरफेस आधारित कार्यक्रम त्यामुळे ते GUI आधारित असल्याने ते वापरकर्त्यासाठी अनुकूल असेल याचा अर्थ वापरकर्ता सहजपणे या कार्यक्रमाचा उपयोग करू शकतो आणि ते विशिष्ट भारामुळे विभाग हेतू शोधू शकतात तर प्रवाह तक्त्यामध्ये जर आपण प्रवाह पाहिला तर हा कार्यक्रम अशा प्रकारचा असेल जो मुळात मी चर्चा केलेल्या पायऱ्यांवर आधारित आहे आधीच्या स्लाईड्समध्ये प्रथम आपण क्रॉस सेक्शनची गणना करणार आहोत एकूण इल्ड मधून आवश्यक असलेले एकूण क्षेत्र किती आहे हे आपण शोधू शकतो म्हणजे Ag एकदा शोधून काढले की आपण काय करू शकतो हे आपण ठरवू शकतो म्हणजे आपण करू शकतो आपण ठळक जोडणीसाठी जात आहोत की वेल्ड जोडणीसाठी जात आहोत हे आपल्याला ठरवावे लागेल तर एकूण क्षेत्रफळाच्या आधारे आपण क्रॉस सेक्शन क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वात लहान कोन शोधू शकतो क्रॉस सेक्शन क्षेत्र मोजले किंवा आधी घेतले आणि जोडलेल्या लांबीची जाडी आधी घेतलेल्या प्लेटपेक्षा मोठी तर आवश्यकतेनुसार आपण जात आहोत जर आपण वेल्ड जोडणीसाठी गेलो तर ठळक जोडणी किंवा वेल्ड जोडणी त्यानुसार ठळक जोडणी प्रवाहित होईल नंतर आपल्याला हे पाहावे लागेल की कनेक्टेड लेग लांबीसाठी पुरेसा मोठा आहे की नाही जर नसेल तर बोल्ट भरावा मग आपल्याला जावे लागेल आणि आपल्याला पुन्हा विभागाचा आकार वाढवावा लागेल अन्यथा आपण बोल्टच्या संख्येची गणना करू शकतो तर त्यानंतर आपण निव्वळ रॅप्चर विभागामुळे कोना च्या रचना सामर्थ्याची गणना करू तर निव्वळ विभागाचा निव्वळ विघटन आपण इतरांमध्ये डिझाइन स्ट्रेंथ ची गणना करू शकतो तसेच आपण वेल्डिंगपासून सुरुवात करू शकतो तर त्यातून आपण वेल्डची किमान लांबी शोधू शकतो आवश्यक आणि वेल्ड वितरण देखील आपल्याला करावे लागेल त्यानंतर आपण रप्चर स्ट्रेंथ शोधू याचा अर्थ एक विभाग निवडल्यास एकतर आपण वेल्ड जोडणीसाठी जाऊ किंवा आपण ठळक जोडण्यांसाठी त्यानुसार बोल्टची संख्या निवडू आणि त्याचे वितरण निश्चित केले जाऊ शकते आणि मग रप्चर स्ट्रेंथ मोजली जाऊ शकते किंवा जर आपण वेल्ड जोडणी वापरली तर देखील आपण वेल्डच्या लांबीची आवश्यकता योग्यरित्या वितरित करू शकतो आणि मग आपण रप्चर स्ट्रेंथ शोधू शकतो तर आवश्यकतेनुसार आपण त्या मार्गाचे अनुसरण करू याचा अर्थ जेव्हा आपण प्रोग्राम लिहा आपण अशा प्रकारे लिहू की वापरकर्त्याच्या निवडीनुसार पथ दिसेल पुढे आपण कोनाचा आकार मोजू विघटनाच्या पुढील भागात याचा अर्थ रप्चर स्ट्रेंथ आपण आधी मोजतो आता पाऊल टाका जर रप्चर ची स्ट्रेन्थ कमी असेल तर लागू केलेल्या बलाने ताण शक्ती लागू केली मग आपल्याला विभागाचा आकार वाढवण्यासाठी आधीच्या पायरीवर जावे लागेल जर हे कमी नसेल तर आपण ठरवल्याप्रमाणे आपण एकतर वेल्डिंग किंवा बोल्टिंगसाठी जाऊ याचा अर्थ जर तो बोल्ट असेल तर आपण काय करू की आपण गेजचे अंतर आणि इतर गोष्टी शोधू येथे ब्लॉक्स शोधण्यासाठी गोष्टी आहेत तर आपण येथे ब्लॉक्सची गणना करू आणि नंतर जर ब्लॉक शीअरमुळे ब्लॉक शीअर अयशस्वी होणार आहे मग आपण काय करू शकतो ते आपण बदलू शकतो गेज मोजणे आणि आपण विभागाचा आकार न बदलता त्याची योग्य रीडिझाइन करू शकतो अन्यथा जर ते अयशस्वी होणार नसेल तर आपण पुढील पायरी उचलू त्याचप्रमाणे इथेही वेल्डिंगच्या बाबतीत आपण ब्लॉक शिअर तपासतो मग जर कोन समान असेल तर नसेल तर ठीक आहे एकतर आपण वेल्डची लांबी वाढवू आणि नंतर आपण पुन्हा तपासणी करू किंवा आपण जाऊ उच्च विभागासाठी आपल्या ला जे काही वाटते ते आपण करू शकतो आणि जर ते सुरक्षित असेल तर आपण पुढच्या ठिकाणी जाऊ पुढील पायरी म्हणजे बोल्ट केससाठी देखील आपण वेल्डिंगसाठी पुढील पायरीवर जाऊ पुढच्या पायरीवर जा तर पुढील टप्प्यात आपण जे पाहिले आहे ते ब्लॉक शीअरमुळे होणारी ताकद रप्चर मुळे होणारी स्ट्रेंथ लागू केलेल्या शक्तीपेक्षा जास्त असते जर लोड असे असेल तर ते या टप्प्यावर आले आहे जर ते नाही तर ते वर गेले आहे विभागाचा आकार वाढवण्यासाठी आधीची पायरी तर एकदा ते संपले की स्ट्रेंथ ची गणना संपल्यावर आपण स्लेंडरनेस रेशोची तपासणी करू तर स्लेंडरनेस रेशो आपल्याला ला मर्यादित करतो कोडल तरतुदींवरून आणि स्लेंडरनेस गुणोत्तर अलोवेबल पेक्षा कमी आहे का ते जाणून घ्या मग जर ते नसेल तर ठीक आहे मग आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल त्यामुळे स्लेंडरनेस रेशो अधिक योग्य होत आहे आणि जर स्लेंडरनेस रेशो मान्यतेपेक्षा कमी असेल तर मग आपण म्हणू शकतो की कोन ठीक आहे तर अशा प्रकारे एखादा त्याचा कार्यक्रम प्रवाहित करू शकतो की तो कार्यक्रम लिहू शकेल आणि इच्छित गणना शोधू शकेल आता मी विकसित केलेल्या कार्यक्रमाचा काही स्नॅपशॉट दाखवणार आहे जसे मी विकसित केलेल्या कार्यक्रमाबद्दल सांगितले होते मॅटलॅब वापरून केले आणि मॅटलॅबमध्ये तुमच्याकडे पर्याय आहेत तर हे कार्यक्रम काहींनी विकसित केले होते उन्हाळी इंटर्नशिप अभ्यासक्रमात उन्हाळ्यातील माझ्या विद्यार्थ्यांपैकी तर खरे तर तुम्ही त्यात विकास करू शकता दुसरा मार्ग म्हणजे उद्योगातील तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या बाबतीत तर तुम्ही करू शकता GUI काय असावे आणि तुम्हाला कोणते पर्याय योग्य हवे आहेत ते ठरवा येथे आपण तुमच्यासारखे काही पर्याय दिले आहेत जर तुम्हाला एक पर्याय दिसला तर तो म्हणजे सिंगल लँजर बोल्ट जोडणीसह विभाग आणि वेल्ड जोडणीसह एक कोन विभाग याचा अर्थ निवडलेल्या पर्यायानुसार आपण रचना गणना शोधू शकतो तर एक आहे बोल्ट जोडणी असलेला एक कोन विभाग किंवा एक कोन विभाग हे वेल्ड जोडणी आहे दुसरा पर्याय म्हणजे गुसेट प्लेटच्या एकाच बाजूला मागे मागे ठेवलेले दोन कोन विभाग बरोबर आणि दोन कोन विभाग गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला मागे मागे ठेवले आहेत तर जेव्हा आपण विचार केला तेव्हा हे चार पर्याय आहेत तुम्ही कोणतीही निवड करू शकता इतर प्रकार देखील जसे की येथेच आपण कोन विभागांचा विचार केला आहे ज्याचा तुम्ही चॅनेल म्हणून विचार करू शकता विभाग आणि तुम्ही त्याची रचना शक्ती शोधू शकता तसेच तुम्ही इतर कोणत्याही विभागाचा विचार करू शकता तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे केवळ प्रात्यक्षिक हेतूसाठी वापरले आहे आणि एकदा तुम्ही एखादा विशिष्ट प्रकार निवडा आणि नंतर तुम्ही यावर क्लिक करा इनपुट मूल्ये द्या तर एकदा तुम्ही क्लिक केल्यास मग तुम्ही पुढे जाऊ शकता तर येथे मी दाखवलेला आणखी एक स्नॅपशॉट आहे म्हणजे तुम्ही हे निवडल्यास म्हणजे तुम्ही दोन कोनीय विभाग निवडल्यास मागे मागे ठेवले तर ते गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला असे असेल पुन्हा एकदा जर कोन विभाग गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला निवडले गेले तर ते असे असेल तर वेगवेगळ्या पर्यायांसाठी वेगवेगळी चित्रे दिली गेली आहेत जेणेकरून वापरकर्त्याला योग्य प्रकारे समजू शकेल आता जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला ते वेगळे दिसते कार्यक्रमाद्वारे माहिती विचारली जाते एक म्हणजे किलो न्यूटनमधील घटक भार ठीक आहे तर तुम्हाला विशिष्ट घटक भार प्रदान करण्यासाठी आणि त्यानंतर प्रभावी असलेल्या टेन्साईल मेंबर ची लांबीप्रभावी लांबी देखील तुम्हाला विचारात घ्यावी लागेल आणि तुम्हाला मान्य असलेली ताकद लावावी लागेल विश्लेषण गुणोत्तर जे कोडमध्ये उपलब्ध आहे तर विशेषतः परवानगीयोग्य सामर्थ्य विश्लेषण गुणोत्तर परवानगीयोग्य सामर्थ्य विश्लेषण काय आहे जे वापरकर्त्याने देखील प्रविष्ट केले आहे तर तुम्हाला हे तीन इनपुट द्यावे लागतील एक म्हणजे घटक भार आणि नंतर प्रभावी लांबी आणि अलोवेबल स्ट्रेंथ विश्लेषण गुणोत्तर देखील बरोबर तर पुढील स्टीलचे गुणधर्म तुम्हाला आत जावे लागते पोलादाचे गुणधर्म म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या पोलादाकडे जात आहोत स्टीलच्या कोणत्या श्रेणीचा अर्थ असा आहे की तुम्ही अंतिम टेन्साईल स्ट्रेस वापरू शकता जो Fu आहे MPa मध्ये Fu चे मूल्य आहे आणि MPa मध्ये ताण येतो तर या दोन गोष्टी तुम्हाला प्रविष्ट कराव्या लागतील किंवा जर आपण हा बॉक्स तपासला तर आपण काय करू शकतो जर आपण या बॉक्सवर टिक केले तर आपोआप ते Fe 410 दर्जाच्या पोलादाचे अंतिम टेन्साईल स्ट्रेंथ मूल्य घेईल तर एक स्वयंचलित मूल्य दिले जाते अन्यथा जर तुम्हाला इतर प्रकारचे गुणधर्म हवे असतील तर तुम्ही ते करू शकता हे प्रविष्ट करा मग पुन्हा आंशिक सुरक्षा घटक आंशिक सुरक्षा घटक त्यानुसार निवडला जाऊ शकतो टेबल 5 मधील IS कोड जे काही दिले आहे जर आपण हे निवडले तर पार्शियल सेफ्टी फॅक्टर ते स्वयंचलितपणे मिळू शकते अन्यथा आपण आपला स्वतःचा आंशिक सुरक्षा घटक प्रदान करू शकतो गॅमा m 1 आणि गॅमा m 0 येथे 1 1 च्या जागी आपण इतर आंशिक प्रदान करू शकतो सुरक्षिततेचा घटकही बरोबर आहे तर ते सामान्य करण्यासाठी ते तयार केले गेले आहे पुढे बोल्टचे गुणधर्म आहेत जर बोल्ट जोडणी असेल तर या गोष्टी येतील जर ती बोल्ट जोडणी नसेल तर ही स्क्रीन बरोबर येणार नाही तर बोल्टचे गुणधर्म एकतर तुम्ही 4 6 ग्रेडमधील बोल्ट किंवा 8 8 ग्रेडमधील बोल्ट वापरू शकता जर तुम्ही निवडू शकत असाल तर हे साधन आहे हे रेडिओ बटण नंतर आपोआप त्याचे गुणधर्म घेतले जातील अन्यथा तुमच्याकडे MPa मध्ये टेन्साइल स्ट्रेंथ प्रदान करण्यासाठी येथे तो पर्याय देखील उपलब्ध आहे मग बोल्टचा व्यास तुम्हाला बोल्टचा विशिष्ट व्यास निवडावा लागेल जो तुम्ही आहात वापरणार आणि नंतर तुम्ही पिच चे अंतर आणि एज वरील अंतर प्रदान करू शकता पिच चे अंतर आणि एज वरील अंतर वेगळ्या प्रकारे घेतले जाऊ शकते म्हणजे एकतर तुम्ही पिच देऊ शकता अंतर म्हणजे वापरकर्ता आवाजाच्या अंतराचे काही मूल्य ठरवण्यासाठी साधनांची व्याख्या करू शकतो आणि काठावरील अंतर किंवा ते प्रोग्रामला मूल्ये किंवा अर्थ मोजण्याची परवानगी देऊ शकते जे Pआहे तो घेऊ शकणाऱ्या आय कोडनुसार 2 5 डी आणि 1 5 डी बरोबर आहे मग बोल्टचा आंशिक सुरक्षा घटक गॅमा एम देखील तक्त्यानुसार आंशिक सुरक्षा घटक आहे 5 तुम्ही निवडू शकता किंवा तुम्ही प्रदान करू शकता अशा गॅमा एम 1 25 च्या जागी तुम्ही साधने सानुकूलित करू शकता काही इतर मूल्य देखील ठीक आहे जे देखील शक्य आहे मग जसे आपण कोन विभाग निवडला आहे कारणहा कार्यक्रम केवळ कोन विभागासाठी विकसित केला गेला आहे तर कोन विभागाच्या बाबतीत आमच्याकडे आहे तो समान कोन आहे की असमान कोन आहे हे परिभाषित करण्यासाठी जर समान कोन असेल तर अन्यथा जर असमान कोन असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत की आउटस्टँडिंग लेग मोठा किंवा लहान असेल कारण त्याचे शिअर कोणता पाय जोडला जात आहे त्यावर अवलंबून त्याची रुंदी मोजली जाईल आणि इतर गोष्टी देखील त्यानुसार मोजल्या जातील म्हणूनच तुम्हाला त्या आउटस्टँडिंग लेगला येथे प्रोग्रामसाठी इनपुट द्यावे लागेल ते मोठे किंवा लहान आहे आणि नंतर तुम्ही पुढील ओके वर जाऊ शकता तर मूल्य लावल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता तर पुढे तुम्ही काही मूल्ये पाहू शकता फॅक्टर लोड 180 किलो न्यूटनसारखे येथे ठेवले गेले आहे आपण प्रभावी लांबी दिली आहे आपण दिलेला 200 2500 मिलिमीटरचा अलॉवेबल स्ट्रेस दिला आहे मग आपण तपासले आहे आपण AP 410 ग्रेट स्टीलचा वापर केला आहे तर ते त्यानुसार आले आहे याचा अर्थ अंतिम आहे सेन्सर स्ट्रेस आणि इल्ड स्ट्रेस त्यानुसार आला आहे आणि पार्शियल सेफ्टी फॅक्टरचा देखील विचार केला गेला आहे IS कोडनुसार आणि 4 6 ग्रेट व्होल्टचा विचार केला गेला आहे तर त्यानुसार अंतिम टेन्साइल स्ट्रेंथ प्राप्त झाली आहे नंतर बोल्टचा व्यास प्राप्त झाला आहे त्यानंतर IS कोडनुसार आपण विचार केला आहे पिच मूल्य तर अशा प्रकारे आपण इनपुट मूल्यांचा विचार केला आहे जसे आपण येथे सांगितले आहे कनेक्टेड लेग मोठा आहे तर कनेक्टेड लेग मोठा आहे जो आपण योग्य मानला आहे तर एकदा हे इनपुट दिले गेले की तुम्ही परत जाऊ शकता म्हणजे तुम्ही पुढील ओके वर जाऊ शकता पुढे ठेवा तर आपण जो काही डेटा ठेवला आहे तो येथे सर्व डेटा देखील देत आहे त्यामुळे याचा अर्थ भार आणि लांबी किती आहे तर पार्शियल सेफ्टी फॅक्टर आणि बोल्टवर जोर गुणधर्म म्हणून सर्व काही दिले आहे आणि विभाग म्हणजे कोणता जोडला जाणार आहे मोठा पाय किंवा लहान पाय ठीक आहे तर हे देखील आधीच दिले गेले आहेत आता तुम्हाला आणखी एक पर्याय किफायतशीर विभागासाठी ती रचना सांगावी लागेल किंवा विशिष्ट विभागाची तपासणी करावी लागेल याचा अर्थ जर तुम्ही सांगितले की एखाद्या विशिष्ट विभागासाठी तपासा तर तुम्हाला एक विशिष्ट विभाग द्यावा लागेल आकार 90 बाय 60 बाय 6 म्हणा जर तुम्ही ते दिले तर याचा अर्थ असा होईल की कार्यक्रम तुम्हाला सांगेल की नाही हा विभाग सुरक्षित आहे किंवा ठीक नाही आणि जर तुम्ही आर्थिक विभागासाठी रचना असे म्हणत असाल तर कार्यक्रम किमान एकापासून सुरू होईल आणि तो वाढतच जाईल का तुम्हाला फक्त विभागाचा आकार द्या जो पास होणार होता म्हणजे किमान विभाग आकार जो सुरक्षित असेल तो दिला जाईल ज्याला आर्थिक विभाग म्हणतात तर या कार्यक्रमाचे सौंदर्य म्हणजे तुम्ही आर्थिक विभाग शोधू शकता आणि तुम्ही शोधू शकत नाही मॅन्युअल गणना करावी लागेल म्हणजे तुम्हाला अनेक पुनरावृत्ती करण्याची गरज नाहीकार्यक्रम आपोआप सुरू होईल आणि त्यानुसार तुम्ही सर्वात योग्य विभाग शोधू शकाल अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ठीक आहे किंवा जर तुम्हाला एखादा विशिष्ट विभाग प्रदान करायचा असेल तर तुमच्याकडे नाही तुमच्याकडे असलेला दुसरा पर्याय तुम्हाला फक्त तो विशिष्ट विभाग माहित असणे आवश्यक आहे जो उपलब्ध आहे तो सुरक्षित असो वा नसो तो देखील हा पर्याय बरोबर देऊन केला जाऊ शकतो तर आवश्यकतेनुसार एकतर तुम्ही विभाग निवडू शकता जर तुम्ही क्लिक केले तर या धनादेशावर ते तुम्हाला सांगेल की ते ठीक आहे की नाही याचा अर्थ तुम्ही केव्हा देत आहात एखादा विशिष्ट विभाग आणि जर तुम्ही चेक टाकत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही चेकवर क्लिक करत आहात ते तुम्हाला येथे एक संवाद पेटी देईल की विभाग सुरक्षित आहे किंवा विभाग असुरक्षित आहे जर हे पुन्हा असुरक्षित आहे तुम्ही दुसऱ्या विभागात क्लिक करू शकता मग तुम्ही प्रयत्न करू शकता की ते तुम्ही तपासत आहात की नाही जर ते ठीक असेल तर जर ते ठीक नसेल तर तुम्ही पुन्हा पुढच्या गोष्टीसाठी जाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही आणि तुम्ही येथे ड्रॉप बॉक्समध्ये पाहता की IS कोडमध्ये SP म्हणून उपलब्ध असलेले वेगवेगळे विभाग दिले आहेत SP 6 मध्ये उपलब्ध असलेले 6 हे आपण डेटाबेसमध्ये तयार केले आहे याचा अर्थ त्या शब्दाचे सर्व गुणधर्म आहेत कोन विभाग किंवा चॅनेल विभाग डेटाबेसमध्ये दिले जातात तर सर्व गोष्टी येतील जर तुम्ही एखादा विशिष्ट विभाग निवडलात तर संहिता तरतुदीनुसार सर्व मालमत्ता संचयित केले जातात जे प्रोग्राममध्ये वापरले जातील आणि जर तुम्ही असे म्हणत असाल की आर्थिक विभाग मग ते आर्थिक विभागाचा विशिष्ट आर्थिक विभाग शोधून काढेल आणि नंतर पुन्हा तुम्हाला याचा अर्थ असा की मध्यवर्ती गणना काय योग्य आहे हे तुम्हाला शोधायचे असेल तर तुम्ही हे ओपन आउटपुट फाइल वापरल्यास कोणती गणिते आढळू शकतात जर तुम्ही आऊटपुट फाइल उघडली तर पुनरावृत्तीची संख्या आणि त्यात किती गोष्टी आहेतपूर्ण झाले की सर्व आऊटपुट्स प्रोग्राममध्ये म्हणजे आऊटपुट फाईलमध्ये लिहिली जातील त्यामुळे सर्व आऊटपुट तेथेच वॉर फाईलमधील फाईलमध्ये प्रदर्शित केले जातील तर वार फाइलमध्ये तुम्ही आउटपुट मिळू शकते आणि तुम्ही स्वहस्ते तपासू शकता किंवा आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्ही एक किंवा दोन तपासू शकता तो कार्यक्रम योग्य आहे आणि मदत फाइल देखील आहे जिथे तुम्ही क्लिक केल्यास तुम्हाला मिळेल सिद्धांत जो काही वापरला गेला आहे तो तयार केलेल्या सर्व गोष्टींचा कसा वापर केला गेला आहे आणि जर तुम्ही यावर समाधानी नसाल तर तुम्ही पुन्हा रीडिझाइनवर जाऊ शकता पुन्हा डिझाइन करण्यासाठी जा आणि नंतर पूर्वीचे पृष्ठ दिसेल आणि तुम्हाला डिझाइन पॅरामीटर बदलावा लागेल जर तुम्ही रचनेचे मापदंड बदलले तर पुन्हा जर तुम्ही पुन्हा केले तर तुम्ही नवीन शोधू शकता विभाग आणि तुम्ही ते बनवू शकता तर जर तुम्हाला हे दिसले तर हे एक नमुना इनपुट आणि आउटपुट आहे जर तुम्हाला आठवत असेल तर हे आऊट मीन्स इनपुट आहेत जे आपण घेतले आहेत आपण हे इनपुट म्हणून वापरलेले पडदे बरोबर तर हे इनपुट प्रदान केल्यानंतर एखाद्याला आऊटपूट मिळू शकते आऊटपूट म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याची मध्यवर्ती गणना आवश्यकतेप्रमाणे दर्शविली पाहिजे लागू केलेल्या भारानुसार विभागाचे क्षेत्र जे दिले गेले आहे त्यानंतर ते यासह सुरू झाले आहे हे कलम 65 बाय 45 बाय 8 आहे तर ज्याचे विभागीय क्षेत्र 817 मिलीमीटर वर्ग आहे आणि जर तुम्हाला दिसले की आपल्याला हे हवे आहे आणिआपण फक्त 817 दिले आहेत तर आपण फक्त या मूल्याच्या बरोबर पुढे तर संगणकाकडे काय आहे याचा अर्थ अल्गोरिदमने ते केले आहे त्यात 792 पेक्षा जास्त मूल्य असलेले शोध विभाग आहेत तर त्यानुसार ते होऊ शकते ISA 65 बाय 45 बाय 8 या 792 मिलिमीटर वर्गाच्या वर लगेच येत आहे हे शोधा मग त्याने बोल्टची सामायिक शक्ती आणि वहन शक्तीची गणना केली आहे आणि नंतर बोल्टची संख्या देखील ती योग्य शोधू शकत होती आणि नंतर विभागाची एकूण इल्ड तुम्ही जर 185 पाहिले तर ते शोधू शकते जेथे 180 हे TU मूल्य होते ज्याने भार लागू केला होता मग तपासा निव्वळ विभागाच्या बाबतीत निव्वळ विभागासाठी त्याने गणना केली आहे की बोल्टची संख्या आहे 4 तर अल्फा मूल्य 0 8 म्हणून घेतले गेले आहे त्यामुळे AN मूल्य TDN मूल्य मोजले गेले आहे आणि असे दिसून आले आहे की TDN हे 167 किलो न्यूटन आहे म्हणजे हे दिलेल्या TU च्या 180 मूल्यापेक्षा कमी आहे तर ते 180 पेक्षा कमी असल्यानेविभाग सुरक्षित नाही याचा अर्थ तो पुढच्या विभागाकडे जात आहे तर ते पुढे जाईल पुढील उच्च विभाग माफ करा पुढील उच्च विभाग हा 70 बाय 45 बाय आहे 8 आणि त्याचे एकूण विभागीय क्षेत्र 858 आहे याचा अर्थ फक्त पुढच्या वरच्या विभागासाठी सर्व गोष्टींची गणना केली आहे आणि नंतर असे आढळले की TDN मूल्य 178 किलो न्यूटन येत आहे तरीही ते ठीक नाही याचा अर्थ आपल्याला पुन्हा पुढच्या उंचीवर जावे लागेल विभाग बरोबर तर चाचणी प्रकरण 3 मधील पुढील उच्च विभागासाठी TDN मूल्य 192 येत आहे जे 180 पेक्षा जास्त आहे म्हणजे यावेळी ते ठीक आहे त्यामुळे प्रत्येक तो त्या सर्व गणनांची पुनरावृत्ती करत असताना त्या सर्व गणनांची पुनरावृत्ती करत आहे आणि नंतर योग्य मूल्य शोधा तर या प्रकरणातTDN चे मूल्य 190 T ते पुढील गणनेसाठी जाऊ शकते जे TDB ब्लॉक शियर स्ट्रेंथ ठीक आहे त्यामुळे ब्लॉक शिअर फेल्युअरची गणना केली पाहिजे तर ब्लॉक शिअरसाठी पुन्हा avg atg avn या सर्व गोष्टींची गणना केली पाहिजे आणि नंतर ते गणना करीत आहे की TDB 2 चे मूल्य फक्त 180 बरोबर येत आहे तर हे ठीक आहे फक्त 180 329 ठीक आहे याचा अर्थ येथून आपण पाहू शकतो फक्त आवश्यक असलेला किमान विभाग योग्य आणि नंतर स्लेन्डरनेस गुणोत्तराच्या दृष्टिकोनातून देखील हे ठीक आहे याचा अर्थ हा विभाग सुरक्षित आहे त्यामुळे हा इष्टतम विभाग किंवा आर्थिक विभाग आहे आणि सध्याच्या भार आणि संरचनेखाली आहे हे सर्वात योग्य विभाग आहेत जे आपण ठीक सांगू शकतो आता आपण असे म्हणू शकतो की आपण कल्पना करू शकतो की जर आपल्याला सर्वांची गणना हाताने करायची असेल तर आर्थिक विभाग मिळण्यासाठी खूप वेळ लागेल कारण आपल्याला माहित नाही कोणते विभाग सुरक्षित राहणार आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या विभागांसह प्रयत्न करावे लागतील त्यामुळे इतक्या पुनरावृत्तीसाठी खूप वेळ लागतो तर एकदा आपण विकसित करू शकलो तर ते जतन केले जाऊ शकते एक अल्गोरिदम जर एकदा आपण एखादा प्रोग्राम प्रदान करू शकलो तर याचा अर्थ असा आहे की एखादा प्रोग्राम लिहिताना तो थोडा वेळ लागतो परंतु एकदा ते लिहिले आणि तपासले की आपण ते किती वेळा वापरू शकतो कोणताही वेळ वाया न घालवता आणि आत्मविश्वासाने आपण ते योग्यरित्या उपयुक्त बनवू शकतो आता पुन्हा मी फिलेट जोडणीसाठी खूप लवकर दाखवीन की जर आपण फिलेट वेल्ड वापरतो मग बोल्टच्या बाबतीत हे येईल हे गुणधर्म बरोबर येतील माफ करा फिलेट वेल्डिंगच्या बाबतीत बोल्टच्या बाबतीत ते शॉप वेल्डिंग आहे की नाही किंवा साइट वेल्डिंग त्यानुसार ते आंशिक सुरक्षा घटकाचा विचार करू शकते आणि नंतर दोन्ही बाजूंनी लोडच्या अक्षाला समांतर किंवा तीन बाजू ज्या तुम्हाला त्यानुसार ठरवाव्या लागतील तुम्हाला वेल्डची जाडी मोजावी लागेल आणि नंतर पुन्हा समान गोष्टी ज्या समान किंवा असमान विभाग आणि स्टीलचे इतर गुणधर्म ज्यांना पूर्वी समान देण्यात आले होते जे आपण देऊ शकतो तर त्यानुसार सर्व नोंदी या GUI द्वारे केल्या जाऊ शकतात आणि आपण ते उपयुक्त ठरू शकते आणि नंतर जर आपण ज्या गोष्टींचा विचार केला आहे त्याच मूल्यासाठी पाहिले तर बोल्ट जोडणीच्या बाबतीत आपण वेल्ड जोडणीसाठी तेच वापरले आहे तर आपण ते उत्पादन पाहू शकतो चाचणी प्रकरण 1 मध्ये असे येत आहे की आपण पाहू शकतो की वेल्डची एकूण लांबी येत आहे अशाप्रकारे 272 मिलीमीटर आणि LDLW 1 आणि LW 2 आपल्याला मिळत आहेत म्हणजे वेल्डची लांबी वेल्ड स्ट्रेंथ शियर लॅग अंतर आणि इतर गणना करण्यासाठी त्यासह वितरण आवश्यक आहे गोष्टी बरोबर आहेत तर एकदा वेल्डचे वितरण संपल्यानंतर आपण आता यामध्ये TDG मूल्य शोधू शकतो जर तुम्हाला दिसत असेल की TDG मूल्य ठीक येत आहे आणि नंतर TDN मूल्य देखील बोल्ट जोडणीच्या उलट ठीक येत आहे बोल्ट जोडणीच्या बाबतीत ते अयशस्वी होणार होते परंतु या ठिकाणी ते ठीक आहे आणि TDV मूल्य देखील आपण पाहू शकतो की TDV मूल्य देखील बरेच जास्त आहे तर येथे तुम्ही पाहता की एका पुनरावृत्तीमध्ये आपण शोधू शकतो की कलम 65 बाय 45 बाय 8 अंतर्गत ठीक आहे वर्तमान भार आणि संरचना तर अशा प्रकारे एखादा निर्णय घेऊ शकतो तर थोडक्यात तुम्ही काय पाहू शकता की हा एक नमुना अल्गोरिदम आणि प्रोग्राम आहे

ते विकसित केले गेले आणि ते माझ्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी इंटर्नशिप आणि या कार्यक्रमादरम्यान विकसित केले काही चुका असू शकतात म्हणजे आपल्याला त्या देखील सुधाराव्या लागतील मात्र मी तपासले आहे तपशीलांसह मला चुका सापडल्या नाहीत तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही केव्हा लिहिणार आहात तुम्हाला जसे सोयीस्कर वाटते तसे तुम्ही कार्यक्रम करता म्हणजे एकतर तुम्ही लिहू शकता फक्त बोल्ट जोडणीसाठी कार्यक्रम नंतर स्वतंत्रपणे केवळ वेल्ड जोडणीसाठी किंवा त्याच कार्यक्रमासाठी ज्यामध्ये तुम्ही बोल्ट जोडणी वेल्ड जोडणी एकत्र कराल त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता जोडणी जेथे कोन तपासणी म्हणजे दोन कोन मागे मागे ठेवले जातात गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला गुसेट प्लेट किंवा आह आह तर एकतर वेगवेगळे प्रोग्रॅम तुम्ही करू शकता किंवा एकच प्रोग्रॅम तुम्ही करू शकता अशी वेगवेगळी कार्ये करू शकता आणि तुम्ही एक एकच प्रोग्रॅम बरोबर आणि मग तुमच्या गरजेनुसार आणि निवडीनुसार GUI चा अर्थ असा आहे की GUI मध्ये तुम्ही काही विशिष्ट माहिती पुरवू शकता ठीक आहे आणि नंतर त्या इनपुटमधून तुम्ही मध्यवर्ती गणनेचे आउटपुट देऊ शकता त्यामुळे ह्याच्या वापरावर वापरकर्त्याला आत्मविश्वास मिळू शकतो आणि त्याला असे वाटू शकते की प्रोग्रामद्वारे जी काही गणना केली जात आहे ती ठीक आहे कारण ती हाताने देखील येत आहे तशाच तर ते पर्याय तुम्हाला द्यावे लागतील जेणेकरून वापरकर्ता जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो देऊ शकेल संशयास्पद आह तो तपासू शकतो याचा अर्थ तो तुमचा प्रोग्रॅम तपासू शकतो आणि याची खात्री करू शकतो तुमचा प्रोग्रॅम योग्य आहे तर एकदा तुम्ही प्रोग्रॅम तयार केला की म्हणजे उदाहरणार्थ तणाव असलेल्या मेम्बरसाठी तुम्हाला अधिक वेळ वाया घालवावा लागत नाही एकदा तुम्ही n वेळा विकसित केले की तुम्ही हे आणि प्रत्येक वेळी वापरू शकता याचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणि तुम्ही योग्य आर्थिक विभाग मिळवू शकता म्हणून मी सहभागींना किंवा जे हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करेन त्यांचा स्वतःचा प्रोग्रॅम आह त्यांना जी भाषा सोयीस्कर वाटते ती म्हणजे C फोरट्रान किंवा मॅटलॅब किंवा इतर पायथन प्रोग्राममध्ये तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही विकसित करू शकता आणि ते कदाचित नसेल GUI तयार करणे शक्य आहे परंतु तुम्ही इतर मार्गाने GUI तयार करू शकता जे तुम्ही प्रविष्ट करू शकत नाही प्रोग्रामिंग स्क्रीनवर जा आणि परिणाम शोधा तर अशा प्रकारे देखील एखादी व्यक्ती ते योग्य करू शकते आणि जेव्हा तुम्ही प्रोग्रॅम लिहीत असाल तेव्हा प्रोग्रॅम कसे आहेत हे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल तर्कशास्त्र कसे विकसित केले जाणार आहे आणि तुम्ही तुमचे तर्कशास्त्र कसे लागू करत आहात स्पष्ट होईल अशा सर्व गोष्टींच्या रचनेचे निकष पूर्ण करण्यासाठी एक त्यामुळे यासह मला आजचे व्याख्यान संपवायला आवडेल आभारी आहे